या लेक्चरमध्ये आपण कनेक्टिव्हिटी च्या चौथा एपिसोड पाहू या पर्टिक्युलर लेक्चरमध्ये आपण दोन टेक्नॉलॉजीवर फोकस करणार आहोत लोरा आणि सिगफॉक्स प्रथम या लोरा आणि सिगफॉक्स टेक्नॉलॉजीचे मी फीचर सांगणार आहे त्यानंतर लोरा वर डेटा सेंड करण्यासाठी लागणारा सेट अप मी रियल उदाहरण देऊन स्पष्ट करेल लो पॉवर वाइड एरिया नेटवर्क डबल एलपीडब्ल्यूएन ही वेलनेस वाइड एरिया नेटवर्क टोपोलॉजी आहे त्याद्वारे डिफरंट गोष्टींमधील लॉंग रेंज वायरलेस कम्युनिकेशन एनएबल केले जाते झिग्बी सारखी टेक्नॉलॉजी जी आपल्याला इंट्रोडक्शन सेशन मध्ये थोडक्यात समजली आहे आणि पुढच्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला डेमो दाखवणार आहे जर सेंडर आणि रिसीव्हर एकमेकांशी फारसे जवळ नसतील तर झिग्बी सारख्या टेक्नॉलॉजी मध्ये कम्युनिकेशनची फार लॉंग रेंज नसते बेसिकली झिग्बी मिड रेंज कम्युनिकेशनसाठी असतात जर सेंडर आणि रिसीव्हर एकमेकांशी फारसे जवळ नसतील तर ही रेंज झिग्बीमध्ये कमी होते कमी दरात वेगवेगळ्या गोष्टींमधील लॉंग रेंजच्या वायरलेस कम्युनिकेशनसाठी म्हणजे कमी डेटा दर एलपीडब्ल्यूएएन टेक्नॉलॉजी उपयुक्त आहेत लोरा सिग्फॉक्स ही दोन डिफरंट टेक्नॉलॉजी लॉंग रेंजच्या वायरलेस कम्युनिकेशन साठी वापरली जाऊ शकतात लोरा म्हणजे लॉन्ग रेंज चा शॉर्ट फॉर्म आहे लाँग लो आणि रेंज रा त्यामुळे अशा प्रकारे हे एलओआरए लोरा अक्रोनीमेड केले गेले आहे तर लॉन्ग रेंज किंवा लॉन्ग रेंज कम्युनिकेशन एलओआरएने सीएसएस सीएसएस स्प्रेड स्पेक्ट्रम टेक्निक म्हणून ओळखल्या जाणार्या एखाद्या गोष्टीवर आधारित स्प्रेड स्पेक्ट्रम मॉड्युलेशन टेक्निक समाविष्ट केले आहे ज्याचे फुल फॉर्म म्हणजे चिप स्प्रेड स्पेक्ट्रम आहे सी म्हणजे चिप तर एलओआरए लायसन्स मुक्त सब गिगाहर्टझ रेडिओ फ्रिक्वेन्सी बँडमध्ये ऑपरेट आहे सब गिगाहर्टझ म्हणजे 1 गिगाहर्टझ पेक्षा कमी डिफरंट प्रकारचे बँड उदाहरणार्थ सब 169 मेगा हर्टझ 433 मेगा हर्टझ 868 मेगा हर्टझ आणि 915 मेगा हर्टझ इत्यादी ज्या टेररिटोरी वापर केला जात आहे त्या टेररिटोरी वर अवलंबून हे एलओआरएच्या ऑपरेशनचे डिफरंट प्रकारचे बँड आहेत LoRa WAN हे एक नेटवर्क आहे ज्यामध्ये LoRa ऑपरेट करते आणि डिफरंट डिव्हाइस दरम्यान कम्युनिकेशन एनएबल करते सिगफॉक्स ही अजून एक टेक्नॉलॉजी आहे लोरा बरोबर तुलना करता ही लो कॉस्ट आहे परंतु मशीन टू मशीन नेटवर्किंग आणि कम्युनिकेशन च्यादृष्टीने वाईड एप्लीकेशन कव्हरेज करते सिग्फॉक्स रेडिओ लिंक विना लायसन्स दिलेल्या आयएसएम रेडिओ बँडमध्ये कार्यरत आहे आणि सिग्फॉक्स नेटवर्क पर मेसेज 12 बाइटच्या पेलोडसह दररोज 140 मेसेजची परफॉर्मन्स देतो सिगफॉक्स वापरुन 100 बीपीएस पर्यंत थ्रूपूट अचिव केले जाते लोरा आणि सिगफॉक्स या लॉंग रेंज कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीची चांगल्या प्रमाणात अंडरस्टँडिंग करून घेऊ यात बेसिकली लोरा वापरल्या जाणार्या मॉड्युलेशन टेक्निकच्या बाबतीत मी म्हटल्याप्रमाणे सीएसएस स्प्रेड स्पेक्ट्रम टेक्निक वापरतो दुसरीकडे सिग्फॉक्स बीपीएसके वापरतो आणि बँडविड्थच्या बाबतीत लोरा 125 किलोगर्ट्ज आणि 250 किलोहर्ट्ज वापरते लोरा 125 किलोगर्ट्ज आणि 250 किलोहर्ट्ज बँडविड्थ ऑफर करते त्या मानाने सिग्फॉक्स 100 हर्ट्ज देते यावरून स्पष्ट होते की सिग्फॉक्स बँडविड्थ लोरा पेक्षा खूप कमी आहे बेसिकली लो बँडविड्थ सीनारिओ किंवा अप्लिकेशन मध्ये सिग्फॉक्स जास्त उपयुक्त आहे कारण मी मागे म्हटल्याप्रमाणे सिग्फॉक्स ओव्हर ऑल लोरा पेक्षा चीपर आहे लोरा चा डेटा रेट 50 kbps असतो त्या मानाने सिग्फॉक्स डेटा रेट 100 bps बीट पर सेकंद आहे लोरा वाईड बँड मध्ये ऑपरेट करते तर सिगफॉक्स अल्ट्रा नॅरो बँड मध्ये ऑपरेट करते फ्रिक्वेन्सी ट्रान्समिशन लोरा मध्ये फ्रीक्विंट असते आणि सिगफॉक्स इनफ्रीक्विंट असते बेसिकली जर तुमच्या बँडविड्थ डेटा रेट या रिक्वायरमेंट कमी असतील इनफ्रीक्विंट ट्रान्समिशन होणार असेल तर चीपर सिग्फॉक्स टेक्नॉलॉजी वापरणे कदाचित योग्य ठरू शकेल आता कम्युनिकेशन कसे होते ते पाहू मी तुम्हाला लोरा मध्ये कम्युनिकेशन कसे होते त्याचा डेमो देणार आहे येथे आपण पाहू आपण सेटअप पाहू आपल्याकडे लोरा मॉड्यूल आहे आपल्याकडे टेंपरेचर सेंसर एका ट्रान्समीटरला कनेक्ट केला आहे ट्रान्समीटर कडून टेंपरेचर डेटा रिसिवर मॉड्यूल ला सेंड करण्यात येणार आहे वर स्लाईड मध्ये ट्रान्समीटर आणि रिसिवर सेपरेटली ठेवले आहे लोरा ट्रान्समीटर कडून टेंपरेचर डेटा लोरा रिसिवर मॉड्यूल ला सेंड करण्यात येणार आहे जर टेंपरेचर ठराविक थ्री शोल्ड च्या वर गेले तर बेसिकली लाईट ब्लींक होतो अशा प्रकारचा सेट अप करण्यात आला आहे आपल्याकडे काय आहे टेंपरेचर सेंसर आणि लोरा ट्रान्समीटर मॉड्यूल आपल्याकडे नोड एमसीयू म्हणून ओळखले जाणारे मॉड्यूल आहे ज्याबद्दल मी लवकरच याबद्दल बोलणार आहे हे नोड एमसीयू आहे आपल्याकडे रिसीव्हर लोरा युनिट वर स्लाईड मध्ये मी पेनद्वारे इशारा करत आहे तो रिसीव्हर लोरा आहे आणि रिसीव्हर नोड एमसीयू आहे आणि यामुळेच हा डेटा ट्रान्समीटरवरून रिसीव्हरकडे पाठविल्यावर ब्लींक होईल याठिकाणी मी तुम्हाला एक्शन दाखवणार आहे त्या अगोदर आपण पण चर्चा केलेल्या सिस्टम चा ओव्हरर्व्ह्यू पाहू आपण DHT सेंन्सर आणि कम्युनिकेशन मॉड्यूल बद्दल चर्चा करणार आहोत बेसिकली हे लोरा कम्युनिकेशन मॉड्यूल नोड एमसीयू प्रोसेसर सोबत इंटरफेस केले आहे आपल्याकडे डिजिटल हुमिडिटी आणि टेंपरेचर सेंसर तसेच लोरा कम्युनिकेशन मॉड्यूल नोड एमसीयू प्रोसेसर आहेत थोडक्यात दोन्ही ट्रान्समीटर आणि रिसिवर मॉड्यूल कडे नोड एमसीयू प्रोसेसर आहे प्रोसेसर बोर्ड दोन्ही ट्रान्समीटर आणि रिसिवर बाजूला लागणार आहे वनवे कम्युनिकेशन साठी एक ट्रान्समीटर असेल आणि दुसरा रिसिवर असे असेल तसेच विरुद्ध बाजूने सेटअप असेल ट्रान्समीटर मॉड्यूल कडे असलेला सेंसर एन्व्हायरमेंट मधील हुमिडिटी आणि टेंपरेचर मॉनिटरिंग करतो आणि डेटा रिसिवर मॉड्यूल ला सेंड करतो मी त्याचा एक डेमो तुम्हाला देणार आहे रिसिवर मॉड्यूल त्याच्या सेट असलेल्या कंडिशन नुसार रिस्पॉन्स देतो डेमो मध्ये लाईट ब्लींक होतो मी तुम्हाला सांगितले आहे तर आपण पुढे जाऊन आपल्या सेटअपबद्दल आधी समजून घेण्याचा प्रयत्न करूया मी हा संपूर्ण सेटअप काढलेल्या चित्रांच्या रूपात कॅपट्युअर्ड केला आहे जेणेकरुन ही डिव्हाइसेस कशा दिसतात याची ग्लिम्प्से पाहणे आपल्यासाठी सोपे होते यानंतर बेसिकली तुम्हाला अॅक्च्युअल सेट अप डेमो याठिकाणी दाखवणार आहे तर हे सेटअप अगदी जवळून पाहण्यासारखे कसे दिसते हे समजण्यासाठी प्रथम आवश्यक मटेरियल जाणून घेऊ येथे आपल्याकडे मी तुम्हाला दाखवणार आहे की हा लोरा आहे वर स्लाईड मध्ये लोरा मॉड्यूल डिजिटल हुमिडिटी आणि टेंपरेचर सेंसर तसेच नोड एमसीयू प्रोसेसर दाखविले आहेत आपल्याला नोड एमसीयू लोरा DHT सेंसर आणि काही जम्पर वायर डिफरंट युनिट कनेक्ट करण्यासाठी लागतात याठिकाणी डिफरंट जम्पर वायर त्यांच्या लीड सोबत दाखविले आहे हे कॉम्पोनन्ट्स मी आत्ताच दाखविलेल्या सिस्टमच्या डेमो साठी लागतात आणि आपण लोरा ट्रान्समीटर लोरा रिसिवर ला डेटा सेंड करत आहे असे पाहणार आहे यानंतर बेसिकली मी तुम्हाला कॉररेस्पॉन्डिन्ग कोड देखील दाखवणार आहे हा नोड एमसीयू आहे मला असे वाटते की हे बेसिकली आपल्याला अगदी जवळून नोड एमसीयू दर्शवते नोड एमसीयू कसे दिसते याचे एक जवळून दृश्य देते तर हा नोड एमसीयू एक अगदी स्वस्त मॉड्यूल आर्डीनो बोर्ड आहे जे आपल्या आर्डीनो सारख्या कार्यक्षमतेचे फंक्शन करते आणि हे बेसिकली एक ईएसपी 12 मॉड्यूल आहे आर्डीनो आयडीई ला कंप्लिट आहे बेसिकली थोडासा जास्त खर्चिक आर्डिनो वापरण्याऐवजी तुम्ही नोड एमसीयू वापरू शकता आर्डीनो आयडीई ला कंप्लिट आहे आपण या सोबत आर्डीनो बोर्ड वापरू शकतो तर तेथे नोड एमसीयू आणि आर्डीनो आयडीई दरम्यान परस्पर इंटरऑपरेबिलिटि आहे आणि पिन कॉन्फिगरेशन येथे दर्शविलेले आहेत आणि जर आपण या पर्टिक्युलर लिंकवर पाहिल्यास पिन कॉन्फिगरेशन नोड एमसीयूसाठी कसे दिसेल हे कळू शकते याठिकाणी IO पिन आणि GPIO पिन या दरम्यान डिफरंट मॅपिंग असते वर स्लाईड मध्ये बेसिकली IO पिन आणि कॉररेस्पॉन्डिन्ग GPIO पिन दरम्यान चे मॅपिंग दाखविले आहे ही इन्फॉर्मेशन विचारात घेऊन GPIO पिन आणि नोड एमसीयू आणि बोर्ड दरम्यान मॅपिंग करावे नोड एमसीयू पिन कॉन्फ़िगरेशन आणि डिफरंट डेटा पिन D1 D2 D3 D4 तुम्ही पाहू शकता आपल्याला ओव्हर ऑल पिन कॉन्फ़िगरेशन आणि इतर कॉम्पोनन्ट्स कनेक्ट करायचे आहे आणि ते काय आहेत याविषयी मी डिटेल मध्ये चर्चा करीत नाही परंतु आपण या पर्टिक्युलर लिंक द्वारे तुम्हाला स्वतःहून जाणून घेणे शक्य आहे यामुळे या प्रत्येकाचे डिफरंट अर्थ काय आहे आपल्याला कम्प्लीट पिक्चर क्लियर होईल

आता बेसिकली लोरा ट्रान्सीव्हर मॉड्यूलसारखे दिसते तर हा लोरा ट्रान्सीव्हर आहे आणि या फिगरमध्ये येथे दाखविल्या प्रमाणे वेगवेगळे पिन कॉन्फिगरेशन आहे हे बेसिकली लॉंग रेंज वायरलेस कम्युनिकेशन साठी वापरले जाते आणि पर्टिक्युलरली इंडस्ट्रियल आयओटी सीनारिओ साठी अतिशय महत्त्वाचे आहे बेसिकली लोरा खूप उपयुक्त आहे त्यानंतर DHT सेंसर पिन कॉन्फिगरेशन दाखवण्यात यात आले आहे आपण आपल्या सेट अप मध्ये इतर कॉम्पोनन्ट्स वापरत आहोत पिन 1 बेसिकली 3 3 होल्ट ते 5 होल्ट पावर सप्लाय पिन आहे पिन 2 डेटा पिन पिन 3 नल पिन 4 ग्राउंड पिन आहे अशाप्रकारे आपल्याकडे चार डिफरंट पिन आहेत अशाप्रकारे लोरा आणि नोड एमसीयू दरम्यान कनेक्टिविटी होते लोरा आणि नोड एमसीयू दरम्यान कनेक्शन होते जम्पर वायर च्या मदतीने लोरा पोर्ट आणि कॉररेस्पॉन्डिन्ग नोड एमसीयू पोर्ट दरम्यान कनेक्शन होते फिगर मध्ये तसे दाखविले आहे तर आपल्याकडे या लोरा मॉड्यूलपासून नोड एमसीयूला वेगवेगळे पोर्ट जोडणारी वेगवेगळ्या जम्पर वायर्स आहेत आणि आपण येथे देखील पाहू शकता की या वेगवेगळ्या जम्पर वायर्स या टेंपरेचर सेन्सरला कसे जोडत आहेत हे टेंपरेचर सेन्सर डिफरंट पिन मागील स्लाइडमध्ये आपण चार पिन पाहिल्या आहेत तर या चार वेगवेगळ्या पिनच्या 1 2 3 4 ते या लोरा मॉड्यूलशी कसे जोडतात ते येथे दर्शविले आहे बेसिकली आपले कनेक्शन कसे होणार आहे कारण तापमान सेन्सरला कळेल आणि मग लोरा मॉड्यूलद्वारे ते डेटा पाठवणार आहे हे ओव्हर ऑल ट्रान्समीटर असेल आणि डेटा पाठवणार आहे आणि तो रिसिवर द्वारे रिसिव होईल म्हणून नोड एमसीयू आणि लोरा मॉड्यूलच्या वेगवेगळ्या पिन दरम्यानचे हे मॅपिंग आपल्यासाठी दिले गेले आहे आपण स्वत प्रयत्न करून पहा आपण येथे पाहू शकता की नोड एमसीयू मधील जीपीआयओ 14 पिन क्लॉकिंग साठी एससीकेला जोडते आणि नंतर GPIO 12 ते MISO पिन वर तर हे बेसिकली मल्टिपल इनपुट सिंगल आउटपुट आहे आणि जीपीआयओ 13 एमओएसआयशी कनेक्ट होते नंतर व्हीसीसी ते व्हीसीसी ग्राउंड ते जीपीआयओ 2 ते सीएस आणि नंतर जीपीआयओ 15 ते आरएसटी म्हणजे रीसेट आणि 4 हे इंटरप्टसाठी आहे तुम्हाला कोणताही जीपीआयओ लिहिलेला आढळत नाही म्हणून येथे मेन्शन केलेले नाही या मॅपिंगसाठी मी त्या लिंकवरुन लिंक केले आहे जर आपल्याला त्या वेबसाइटवर आठवत असेल तर आपणास या GPIO मध्ये मॅपिंग मिळू शकेल जे येथे दिले आहेत तर या जीपीआयओ आणि त्या दरम्यान मॅपिंगद्वारे ते डीराएव्ह करावे लागेल आणि तथापि इथल्या कॉन्वेंईन्स साठी आम्ही आपल्याला हे दर्शविले आहे की हा जीपीआयओ पिन काय आहे आणि लोरा मॉड्यूलचा कोणत्या अन्य पिन ला जोडतो मग नोड एमसीयू आणि डीएचटी दरम्यानच्या कनेक्शनसाठी चा हा भाग मी तुम्हाला मागील स्लाइडमध्ये दर्शविला आहे नोड एमसीयूचा जीपीआयओ 4 डीएचटीच्या डेटा पिन ला जोडतो तर 3 व्ही 3 हे 3 3 व्होल्ट आहे जे हे व्हीसीसी आणि ग्राउंड टू ग्राउंडला जोडते तर या नोड एमसीयू आणि डीएचटी दरम्यानचे हे मॅपिंग या दोन्ही पिन कॉन्फिगरेशनच्या दृष्टीकोनातून दिसते तर डीएचटी सेन्सर पिन कॉन्फिगरेशन सह नोड एमसीयू पिन कॉन्फिगरेशन दिसते

तर मी लवकरच तुम्हाला या सर्व एक्शन दाखवणार आहे तर या सेटअप चालविण्यासाठी आवश्यक असलेल्या या काही प्रीरीकयूईसाइट्स आहेत तर आपल्याला आवश्यक असलेली एक गोष्ट म्हणजे मुळात ही अॅडफ्रूट लायब्ररी जी कार्य करेल आणि ज्यामुळे डीएचटी सेन्सर काम करेल या लोरा मॉड्यूलसाठी कार्य करण्यासाठी आपल्याला या रेडियोहेड लायब्ररीची देखील आवश्यकता आहे ती लिंक वरून डाउनलोड केली जाऊ शकतात आणि कॉन्वेंईन्स साठी ईनीशीयल कनेक्शन येथे दिलेल्या URL मध्ये मेन्शन केल्यानुसार लोरा मॉड्यूल मध्ये सोल्डर केल्या आहेत आर्डिनो आयडीईमध्ये नोड एमसीयू बोर्ड जोडण्यासाठी हे येथे दिले गेले आहे मी तुम्हाला ईनीशीयली सांगितले होते आणि आपल्याला आठवत असेल की आम्ही हा आर्डिनो आयडीई वापरत आहोत जो सामान्यत केवळ आर्डिनो कंप्लिट आहे परंतु नोड एमसीयू आर्डिनो आयडीई प्लॅटफॉर्मवर देखील कार्य करते तर त्यासाठी तुम्हाला या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील तुम्ही या स्टेप्स फॉलो करा आणि नंतर हे आर्डिनो आयडीई लोरा नोड MCU प्रमाणे दिसते या स्टेप्स केवळ ब्रेव्हिटी साठी आहे मी ही गोष्ट स्किप करत आहे मागील स्लाईड मध्ये दिल्या प्रमाणे तुम्ही या स्टेप्स फॉलो करा शेवटी आपणास लोरा साठी संबंधित प्रोग्राम उघडावे लागतील तर नोड एमसीयू मध्ये इंटरफेसिंग करण्यासाठी हा ट्रान्समीटर प्रोग्राम आहे ट्रान्समीटर साइडला असा दिसेल तर जसे आपण येथे पाहू शकता आमच्याकडे लोरा सीएस आरएसटी आणि आयआरक्यू किंवा इंटरप्टच्या वेगवेगळ्या पिनसाठी या डीक्लरेशन आहेत तर या डिफरेन्ट पिन आहेत आणि त्यांच्या डेफिनेशन दिल्या आहेत तर ही पिसेट व्हॅल्यूज आहेत डेटा पिन हे देखील आपल्याला डीएचटी डेटा पिन नोड एमसीयू पिनसह मॅप केले जाईल आणि हा एक लॉंग कोड आहे आणि हा स्नॅपशॉट बेसिकली त्यातील फक्त एक पार्ट दर्शवितो परंतु हे बेसिकली असे काहीतरी आहे जे करावे लागेल लोरा आणि नोड एमसीयू मध्ये इंटरफेसिंग करण्यासाठी कोडचा हा पार्ट आहे तर जसे आपण येथे पाहू शकता टेंपरेचर आणि सेन्सरमधील ह्युमिडिटी व्हॅल्यू स्ट्रिंग च्या स्वरूपात रीड आणि सेविंग केले जाईल म्हणूनच आपण पाहू शकता की हे ह्युमिडिटी व्हॅल्यू टेंपरेचर व्हॅल्यू रीड होत आहे नंतर या कोडमधील स्ट्रिंग कॉन्टेन्टेसन द्वारे मेसेज 1 लॉंग स्ट्रिंग बिल्ट केली जात आहे ज्यामध्ये कॉंकॅटनटेड ह्युमिडिटी व्हॅल्यू आणि टेंपरेचर व्हॅल्यू असतील मेसेज 1 पोर्ट द्वारे सेंट करावा लागेल स्ट्रिंग कॉन्टेन्टेसन द्वारे तयार केलेला मेसेज 1 कॅरेक्टर अरे मध्ये कन्व्हर्ट करावा लागेल आणि सिरीयल पोर्ट च्या मदतीने ने प्रिंट करता येईल नंतर तो कोडच्या या भागाचा वापर करून पाठविला जातो अशाप्रकारे सेंडिंग पूर्ण होईल त्यानंतर रिसिवर साईड ला डेटा रिसिव करण्यासाठी प्रोग्रॅम करावा लागेल डेटा रिसिव केल्यानंतर तो अशा प्रकारे प्रोग्राम केला गेला आहे की आपण ट्रान्समीटर डेटा पाठवतो रिसिवर रिसिव करतो आणि नंतर तो एक एक्नॉलेजमेंट पाठवेल तर हा डेटा आहे आणि एक्नॉलेजमेंट रिसीव्हरकडून ट्रान्समीटरवर पाठविली जाईल तर ट्रान्समीटरला माहिती होईल की डेटाचे सक्सेसफुल रिसेप्शन झाले आहे डेटाचे सक्सेसफुल रिसेप्शन आणि एक्नॉलेजमेंट नंतर तर यशस्वी रिसेप्शन आणि एक्नॉलेजमेंट नंतर सेंडर मॉड्यूलला मेसेज पाठविला जातो आणि प्रत्येक वेळी एखादा मेसेज रिसीव झाल्यावर मी तुम्हाला दाखवत असलेला लीड पिन ग्लोव होत जाईल म्हणजेच ते हाय वर सेट केलेले आहे तर हा लूप तुम्ही पाहु शकता की चॅनल लिसन करून डेटा मिळवत आहे लूप च्या मदत मदतीने रिसिवर कंटिन्यूअसली डेटा रिसीव करण्यासाठी लिसनिंग करत आहे ट्रान्समीटरने मेसेज पाठवला होता तर हा मेसेज रिसीव झाला आणि एकदा तो रिसीव झाल्यास अशा प्रकारे प्रोग्राम केला जाईल की पर्टिक्युलर कमांड द्वारे लीड हाय करून लीड ग्लोव होणार आहे त्यानंतर रिसीव्ह असा मेसेज प्रिंट होईल त्या सोबत काय रिसीव झाले आहे ते देखील प्रिंट होईल कॉररेस्पॉन्डिन्ग डेटा रिसिव्ह झाल्यानंतर एक्नॉलेजमेंट सेंट करण्यासाठी कोडची मदत होईल अशा प्रकारे एक्नॉलेजमेंट सेंड होईल हे ट्रान्समीटर सीरियल मॉनिटरचे आउटपुट आहे म्हणूनच आपण येथे पाहू शकता की लोरा फर्स्ट ईनीशीयलाईज झाले आहे फ्रिक्वेन्सी 915 पर्यंत सेट केली जाते सेंडिंग टेंपरेचर आणि ह्युमिडिटी व्हॅल्यू टेंपरेचर दिले जाते कारण आम्ही ह्युमिडिटी व्हॅल्यू चे वास्तविक टेंपरेचर दर्शवित नाही परंतु हा कोड अशा प्रकारे दिसेल तर ईनीशीयली असेच होते नंतर ते टेंपरेचर आणि सेंसर टेंपरेचर सेन्स करते टेंपरेचर आणि ह्युमिडिटी जाणवते मग बेसिकली ते पाठवते आणि रिसिवर बेसिकली ते परत पाठवते एक्नॉलेजमेंट ट्रान्समीटर द्वारे प्राप्त होईल आणि मग ही प्रोसेस आणखी सुरू ठेवली जाईल म्हणूनच हा भाग हा ह्युमिडिटी समान टेंपरेचरचे ह्युमिडिटी टेंपरेचर पाठविणारा हा भाग आहे आणि मिळालेली एक्नॉलेजमेंट ही बेसिकली अशीच रिपीट करत राहते

वर स्लाईड मध्ये दाखविल्याप्रमाणे रिसिवर दिसतो रिसीव्हरच्या बाजूला आर्डिनो आयडीई कसे दिसते हे आपण येथे पाहू शकता हे रिसीव्ह टेंपरेचर आणि ह्युमिडिटी व्हॅल्यू दाखविली आहे आणि मग ही एक्नॉलेजमेंट पाठविली जाईल आणि हा एक्नॉलेजमेंट मेसेज प्रिंट होईल मी आता तुम्हाला पर्टिक्युलर सेट अप चे अॅक्च्युअल वर्किंग येतो आपण ओरिजनल सेट अप कडे जाऊया आपल्याकडे ट्रान्समीटर आणि टेंपरेचर सेंसर DHT सेंसर आणि त्यांच्या कॉररेस्पॉन्डिन्ग पिन आहे टेंपरेचर सेंसर नोड एमसीयू कनेक्ट ला केला आहे त्याचे कॉररेस्पॉन्डिन्ग पिन कॉन्फिगरेशन मी स्लाईड मध्ये तुम्हाला दाखविले आहे नोड एमसीयू ते लोरा ट्रान्समीटर दरम्यान कनेक्शन आहे ते देखील मी स्लाईड मध्ये तुम्हाला दाखविले आहे तुम्ही स्वतः ट्राय करू शकतात अशाप्रकारे ट्रान्समीटर साइटवर तीन डिफरंट कॉम्पोनन्ट्स कनेक्ट केले असतात स्लाईड मध्ये लोरा अँटेना दाखविली आहे डेटा सेंट केला जातो तो लोरा तो रिसिवर कडून रिसीव केला जातो स्लाईड मध्ये लोरा रिसिवर अँटेना ट्रान्समीटर दाखविला आहे रिसिवर बाजूला नोड एम सी यु देखील असतो तर आपल्याकडे ट्रान्समीटर डेटा रिसीव्हरकडे पाठवित आहे तर या ट्रान्समीटर LoRa पासून रिसीव्हर LoRa पर्यंत डेटा पाठविला जात आहे त्यावर आधारित एलईडी लॅम्प ऍक्टिव्हशन होते आपण ते पाहू शकता म्हणून ज्या पद्धतीने प्रोग्राम केले गेले आहे ते आहे की ट्रान्समीटरकडून डेटा सेंड केल्यानंतर लगेचच तो रिसीव्ह केला जातो तेव्हा बेसिकली एलईडी लॅम्प ऍक्टिव्हशन होते आपण ते पाहू शकता तर आपल्याकडे हा छोटा सेटअप आहे आता परत जाऊ आणि आपली स्क्रीन पाहू तर हा आयडीई प्लॅटफॉर्म आहे जर तुम्हाला हे आठवत असेल की आपल्याला काही कॉन्फिगरेशन बनवावे लागेल आणि म्हणून मी आधीच्या स्लाइडमध्ये या कॉन्फिगरेशनबद्दल बोललो ही आर्डिनो आयडीई मधील आपली ट्रान्समीटर साइट आहे हे आपले नोड एम सी यु लोरा नोड एम सी यु ट्रान्समीटर आहे आणि हे लोरा नोड एम सी यु रिसीव्हर आहे तर आम्ही हा कोड ट्रान्समीटर वरून पाहू परंतु त्यापूर्वी आयडी मध्ये काही कॉन्फिगरेशन तयार करावे लागतील सर्वप्रथम सर्व प्रकारचे बोर्ड सिलेक्ट करावे लागतील आणि आम्ही हे नोड एमसीयू ० ० एसपी १२ ई 0 0SP12E मॉड्यूल वापरत आहोत आम्ही ते प्रि कॉन्फिगर केले आहे तसेच ट्रान्समीटरसाठी कोणता कम्युनिकेशन पोर्ट वापरला जाईल म्हणून आम्ही त्यासाठी कॉम 4 पोर्ट निवडले आहे बेसिकली कोड अशाप्रकारे दिसतो यापूर्वीच मी तुम्हाला सांगितले आहे की वेगवेगळ्या पिन आणि त्यांच्या कॉररेस्पॉन्डिन्ग व्हॅल्यू कशाप्रकारे प्रीसेट करता येतात आणि बेसिकली तेथे हा मेसेज पाठविल्यानंतर तो कंपोज केला जातो आणि तो या सीरियल पोर्टद्वारे सेंट केला जातो आणि दुसर्या टोकाला रिसीव्ह होत आहे तुम्ही ट्रान्समीटर सेंडिंग पार्ट येथे पाहू शकतात एखाद्या टेंपरेचर आणि ह्युमिडिटी व्हॅल्यू पासून सुरुवात करू एक्नॉलेजमेंट कंटिन्यूअसली रिसीव्ह होत आहे त्याच्या कॉररेस्पॉन्डिन्ग व्हॅल्यू दाखविल्या जात आहेत अशाप्रकारे बेसिकली ट्रान्समीटर पॅनल दिसते त्याचप्रमाणे रिसिवर पॅनलला काय रिसीव्ह होत आहे ते आणि त्यांच्या कॉररेस्पॉन्डिन्ग व्हॅल्यू दाखविल्या आहेत रिसिवर विंडो ओव्हर ऑल पॅनल दाखविली आहे अशाप्रकारे आम्ही प्रोग्रामिंग केले आहे मीटरने डेटा सेंड केला आणि रिवर ने तो डेटा रिसीव्ह केल्यानंतर एल ई डी ग्लो होत आहे बेसिकली ज्याप्रमाणे आपण एखादी एल ई डी ग्लो होऊ नये असे आपण प्रोग्राम करू शकता ज्यामुळे आपण रेफ्रिजरेटर किंवा एअर कूलर किंवा इतर काहीतरी चालू करू शकता तर ही ओव्हर ऑल सेटअप आहे आणि आपण हे फारच लहान सेटअपसह आर्डिनो आयडीई प्लॅटफॉर्ममध्ये कोडिंग करून पहा आणि एकदा आपल्याला कॉन्फिडन्स आला की आपण डिफरंट सेटअप वापरुन पाहु शकता जेथे लोरा मॉड्यूल वापरुन आपण 0 1 वरून दुसर्या पॉईंटवर डेटा पाठवत आहात आणि त्या दरम्यान ट्रान्समीटर रिसीव्हर दरम्यानचे अंतर लोरा मध्ये 100 मीटरपेक्षा जास्त असू शकते आपण पण लेक्चर च्या शेवटी पोहोचलो आहोत हे डिफरंट रेफरन्सेस आहेत आपल्याला इंटरेस्ट असेल तर आपण या रेफरन्सेस मधून जाऊ शकता धन्यवाद